समजा हे उदाहरण आहे तर लाईनमध्ये एक 5 j 2 Ω इम्पिडन्स जोडलेला आहे हे कनेक्टेड आहे हे कनेक्टेड लोड 10 j 8Ω 10 j 8 Ω हे जोडलेले आहेत आणि हे कनेक्टेड सोर्स 110 अँगल0° 110 अँगल 120° 110 अँगल 240° जोडलेले आहेत आणि लाईनमध्ये एक 5 j 2 Ω इम्पिडन्स जोडलेला आहे आणि करंट Ia Ib Ic आधीच दिले आहेत तर आता Z याचा अर्थ याबद्दल गोंधळून जाऊ नये हे सर्व समान आहे हा 5 j 2 Ω 10 j 8 Ω जोडले तर याला Zy म्हणू ही कल्पना आहे तर या प्रकरणात Zy 5 j 2 10 j 8 म्हणजे 15 j6 Ω आहे म्हणून Ia VanZy 110 अँगल 0°15 j6 6 81 अँगल 21 8°अँपिअर आहे त्याचप्रमाणे हे समीकरण प्राप्त केले आहे Ib Ia अँगल 120° म्हणून ते 6 81 असेल तर Ia हे 6 81 अँगल 21 8° 120° आहे म्हणून ते 141 8° असेल त्याचप्रमाणे Ic Ia अँगल 240° तर 6 81 असेल परंतु प्रत्यक्षात कोणतीही शंका किंवा काहीही नसावे वास्तविक हा एक Ia 6 81 अँगल 21 8° हा अँगल 120° कारण हे 1 1 आहे म्हणून हे 2 एकत्र केले गेले आहेत म्हणूनच ही गोष्ट तेथे आहे त्याचप्रमाणे येथे तर Ic 6 81 98 2o मिळेल 240 221 8o हे तेथे का आहे इतर मार्गाने 360° जोडा फक्त इतर मार्गाने हे दाखवा की vb va vc 240° ने लॅगिंग आहे तर नंतर 360° जोडा इतर मार्गाने ते लॅगिंग आहे तर इतर मार्गाने ते लिडिंग आहे म्हणून यासह 360° जोडा म्हणजे 360 240 21 8 98 2° अँपिअर मिळेल ते स्वतः करा इतर फेझर आकृती आहे तर लाईन व्होल्टेज VL √3फेज व्होल्टेज मॅग्नेट्यूड हे माहित आहे म्हणून आपल्याला माहित आहे की Vab √ 3 Vp अँगल 30o आणि VL √3 Vp असे लिहा तर VL अँगल 30o Vbc √ 3 Vp अँगल 90o आहे जे आपण देखील केले आहे तर तो VL अँगल 90° असेल √3 Vp VL आहे आणि Vca √3 Vp अँगल 210° म्हणजे VL अँगल 210° असेल या सगळ्या गोष्टी आपण फेजर आकृतीमध्ये बनवल्या आहेत VabVbcVcaया सगळ्या गोष्टी तिथे आहेत ते यापासून आहे मी फेजर आकृतीकडे जात नाही या फेजर आकृतीवरून मला म्हणायचे आहे पुन्हा मला वर जायचे आहे फक्त इथे थांबा इथे या फेजर आकृतीमधून त्या संदर्भात हा अँगल 30° आहे Van च्या संदर्भात तो 90° आहे आणि Van च्या संदर्भात हा 210° आहे तर म्हणून यालाच Vab Vbc आणि Vca म्हणतात आता जर Vab Vbc करा जर Vab Vbc बनवले तर तो VL अँगल 30° VL अँगल 90° आहे म्हणून Vbc तो वर जाईल तो 120° असेल म्हणून Vbc Vab 120o त्याचप्रमाणे VabVca बनवल्यास VL अँगल 30° VL अँगल 210° आहे म्हणून Vca Vabअँगल 240o मिळेल किंवा इतर मार्गाने 360° जोडा तर Vca Vab अँगल 120o हे रिलेशन आहे तर हा सोर्स आहे आणि हे ∆ कनेक्शन आहे आता प्रश्न असा आहे की जर ही गोष्ट कमी केली तर ती स्पष्टीकरणासाठी प्रथम असेल तरआता या कडे पहा किंवा हे सर्किट हा Van आहे हा Vbn आहे आणि हा Vcn आहे आणि हा ∆ कनेक्टर लोड Z ∆ Z ∆ Z ∆ आहे तर हा एक लाईन करंट Ia आहे हा लाईन करंट Ib आणि हा लाईन करंट Ic आहे आणि लोडमध्ये फेज करंट हे IAB IBC ICA आहेत IAB हे A ते B आहे IBC हे B ते C आहे आणि ICA हे C ते A आहे तर हा फेज करंट आहे आणि हा लाईन करंट आहे हा लाईन फेज करंट आहे आता उदाहरणासाठी हे लागू केल्यास आपण त्याकडे येऊ परंतु KCL लागू केल्यास हे सांगत आहे की हा करंट येत आहे तर हा करंट Ia आहे हा करंट ICA देखील येथे येत आहे हा येत आहे म्हणून ICA आणि हा करंट जो इथून जात आहे म्हणजे ते IAB 0 आहे याचा अर्थ Ia IAB ICA आहे तर त्याचप्रमाणे येथे KCL लागू करावे लागेल तर या प्रकरणात लाईन करंट फेज करंट नाही कारण हा लाईन करंट आहे त्यानंतर हा फेज करंट आहे आणि हा लाईन करंट आहे म्हणून आपल्याला लाईन करंट आणि फेज करंट मधील काही संबंध शोधावे लागतील तर हे ∆ आहे म्हणून या प्रकरणात म्हणून मी फक्त थोडे झूम वाढवतो तर म्हणून मी सांगितलेले हे सर्किट आहे आता बॅलन्सड ∆ साठी म्हणून पुन्हा केस आहे Van अँगल 0° Vbn अँगल 20° आणि Vcn अँगल 120° देते आणि आपल्याला Vab Vab √ 3 Vp 30o देखील माहित आहे जर सर्किट पाहिले तर म्हणजे ज्याला आपण Vab म्हणतो येथे V लहान ab म्हणजे Vab VAB आहे हे खूप सोपे आहे कारण जर हे b आहे आणि हे a आहे तर जर हे Vab असेल तर आणि हे समान आहे कारण येथे आणि हे काहीही जोडलेले नाही आणि हा B आहे म्हणून येथे काहीही जोडलेले नाही तर Vab Vab त्याचप्रमाणे bc ca साठी तर मला ते स्पष्ट करू द्या म्हणजे याचा अर्थ माझा Vab VAB √3 Vp अँगल 30° Vbc साठी देखील समान गोष्ट Vbc VBC √3Vp अँगल 90o Vca देखील Vca VCA √ 3 Vp अँगल 210° आता IAB VabZ ∆ कारण हे सर्किट आहे याचा अर्थ हा व्होल्टेज जो Vab आहे हा व्होल्टेज A ते B आहे आणि Vab समान व्होल्टेज इम्पेडन्स आणि हा Z∆IAB आहे तर या फेजसाठी IAB VabZ ∆ आहे तर येथे तीच गोष्ट आपण तेच लिहित आहोत IAB VabZ ∆ IBC VbcZ ∆ ICA VcaZ∆ आहे तर आता हा फेज करंट मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे KVL लागू करणे उदाहरणार्थ KVL लूपला लागू करणे माझा अर्थ असा आहे की जर आपण या लूपमध्ये KVL लागू करतो या प्रकरणात आपण या लूपमध्ये KVL लागू करतो या टर्मप्रमाणे काय येत आहे तर Z ∆ IAB नंतर प्रथम टर्मिनल Vbn नंतर Van 0 येत आहे याचा अर्थ IAB Van VbnZ ∆ आणि आपल्याला आता Van Vbn √ 3 अँगल 30o मिळाले त्याच प्रकारे आपल्याला ते मिळेल तर म्हणूनच IAB हे असे लिहू शकतो त्याचप्रमाणे इतरांसाठी देखील आपण हे करू शकतो हे समान इतर दोन साठी करू शकतो तर याचा अर्थ इथे म्हणूनच हे IAB Van Z ∆ s लिहित आहे जे प्रत्यक्षात काहीच नाही परंतु Vab आपल्याला ते फेजर आकृती Z∆ मिळाले जे VAB Z आहे त्याचप्रमाणे bc ca साठी आपल्याला ते मिळेल तर नोड्सवर KCL लागू केल्यावर फेज करंटवरून लाईन करंट्स मिळतात मी नोड A वर जर KCL लागू केले तर Ia IAB ICA असेल Ib IBC IAB असेल मी एक दाखवले हे येथे सर्व नोड Aनोड B नोड C येथे KCL लागू करा आणि हे समीकरण मिळेल त्याचप्रमाणे Ic ICA IBC आता IABICA IAB VabZ Z ∆ आणि ICA VcaZ ∆ तसे केल्यास IAB किंवा ICA एरियाइंटीजरZ ∆ Z ∆CA असेल तर Z ∆ Z ∆ रद्द केले जाईल तर IAB ICA प्रत्यक्षात VabVca आहे हे त्यांच्या IAB फेज करंटच्या प्रमाणात आहे आणि ICA ही लाईन व्होल्टेज VabVca मध्ये एक समान गोष्ट आहे तर IAB ICA Vab लिहा आणि Vca Vab अँगल 240oआहे हे माहित आहे हे आता भरा तर म्हणून Vab Vab रद्द केला जाईल म्हणून ICA IAB अँगल 240o असेल याचा अर्थ IBC ला देखील IAB अँगल 120o मिळेल कृपया ते करा ज्याला IABIBC म्हणतात समान संबंध मिळेल 120° हे अगदी सोपे आहे तेथे काहीही नाही फक्त तेथे ठेवले आणि पायरी पायरीने केल्यास ते मिळेल म्हणून IBC देखील IAB अँगल 120o मिळेल ते बॅलन्स आहे तर या प्रकरणात आपल्याला Ia IAB ICA माहित आहे तर IAB ठेवा पण ICA IAB अँगल 240° येथे ICA IAB अँगल 240° ठेवा जर सरलीकृत केले तर Ia √ 3 IAB अँगल 30° प्राप्त होईल याचा अर्थ लाईन करंट √3फेज करंट आणि अँगल 30° आहे आणि मॅग्निट्यूडनुसार लाईन करंट Ia Ib Ic म्हणजे लाईन करंट मॅग्निट्यूड आणि फेज करंट Ip mod IAB mod IBC mod ICA फेज करंट तर या प्रकरणात हा फेज करंट आहे म्हणून IL प्रत्यक्षात लाईन करंट √3फेज करंट ∆ कनेक्शनसाठी दर्शविले आहे तर याआधी आपण पाहिलेला लाईन करंट कनेक्शन लाइन व्होल्टेज √ 3 लाईन फेज व्होल्टेज आणि ∆ कनेक्टरसाठी व्होल्ट लाइन करंट √ 3 फेज करंट तर IL L √ 3 फेज करंट तर हे फक्त एका रिलेशनमुळे आपल्याला मिळेल बाकी ते 120° वेगळे आहे म्हणून जरी ते बॅलन्स दिसत असले तरीही ते फक्त 120° अंतरावर असतील तर जर फेजर आकृती काढली तर हा IAB आहे हा IBC आहे हा ICA आहे हा फेज करंट आहे आणि जेव्हा Ia हा फेज करंटपासून 30o ने लॅगिंग आहे म्हणूनच हे Ia 30o आहे नंतर Ib 30° नंतर Ic त्याचप्रमाणे लाईन करंट दरम्यान काढतो ते फक्त 120° वेगळे काढतो तसेच फेज करंट काढतो तेव्हा हे सर्व फेज करंट 120° वेगळे असतात तर ही आकृती 15 आहे म्हणून ही फेजर आकृती आहे म्हणून Ia √ 3 अँगल IAB 30o Ib Ia अँगल 120o आणि Ic Ia अँगल 120o असेल तर हे प्रत्यक्षात रेलेशन आहे जे लाईन ते व्होल्टेजआहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये तर ∆ सर्किटचे विश्लेषण करण्याचा एक पर्यायी मार्ग म्हणजे ∆ ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून ∆ कनेक्टेड लोडला समतुल्य कनेक्टेड लोडमध्ये रूपांतरित करणे हे जास्त केले जात नाही कारण हे DC सर्किट सारखेच आहे मला या गोष्टी जास्त लांबवायच्या नव्हत्या तर Z Z ∆ 3 जर तसे केले तर या ट्रान्सफॉर्मेशननंतर आकृती 10 प्रमाणे एक सिस्टम म्हणून या ∆ ला मध्ये एकत्र करा ही एक सिस्टम असेल जसे आकृती 10 मध्ये आहे सोर्स लोड मिळवा तर येथे Zy Z ∆ 3 आहे आता जर हे सिंगल फेज सर्किटसारखे इक्विवलेंट सर्किट दिसते आहे तर हे Van आहे हे Ia आणि Zy Z ∆ 3 आहे जर तो एक सिंगल फेज बॅलन्सड आहे जे फक्त सिंगल फेज a ने दाखविले आहे तर हे केवळ लाईन करंटची गणना करण्यास अनुमती देते म्हणून ∆ ट्रान्सफॉर्मेशन ∆ ट्रान्सफॉर्मेशन दोन्ही शक्य आहे जर वाटले तर ∆ ते ते ∆ मध्ये रूपांतरित करू शकता तर एक लहान उदाहरण घ्या एक बॅलन्सड abc सिक्वेन्स जे मध्ये जोडलेले सोर्स Van 100 अँगल 10o आहे ∆ मध्ये जोडलेल्या बॅलन्सड लोडशी जोडलेले व्होल्टेज 8 j 4 Ω पर फेज आहे फेज आणि लाईन करंट्स गणना करा Z ∆ हा 8 j 4 दिलेला आहे म्हणजे 8 944 अँगल 26 जर फेज व्होल्टेज Van 100 अँगल 10o V असेल तर लाईन व्होल्टेज Vab VAB √ 3 Van असेल आत्ताच आपण पाहिले की ते √ 3 Vanअँगल 30° आहे आणि Vab √3 मग तो 100 अँगल Van 100 अँगल 10° आहे म्हणून √ 300 अँगल 10 30 2 अँगल 40° V म्हणून IAB हा फेज करंट VabZ ∆ इतका आहे म्हणून ही सर्व मूल्य भरल्यास 19 36 अँगल 13 43° अँपिअर मिळेल बाकीचे 20° ने बदलत आहेत तर IBC IAB अँगल 120o असेल ते 19 36 असेल 43 120° म्हणून ते अँगल 6 5° अँपिअरच्या खाली करंट डायमेंशन असेल त्याचप्रमाणे IC IAB अँगल 240o IAB अँगल 120° ते 240° आहे म्हणून ते 120° बनवले 36 13 43 120 म्हणजे 19 36 अँगल 133 43° प्रत्यक्षात या गोष्टी खूप सोप्या आहेत फक्त थोडे या पुस्तकातून जा आणि इथे काय चर्चा झाली ते ऐका आणि या गोष्टीबद्दल काळजी करण्यासारखे काहीच नाही हे अगदी सोपे 3 फेज आहे तर हे अँपिअर आहे तर आपल्याला लाईन करंट Ia माहित आहे आत्ताच आपण Ia √ 3 IAB अँगल 30o काढले आहे तर या सर्व गोष्टी IAB हे भरा त्याचप्रमाणे Ib Ia अँगल 120o Ia चे मूल्य भरल्यास त्यामुळे Ib हे एवढे होईल करंट समान मग्निट्यूड बॅलन्स 33 आहेत अँगल फक्त r आहे या दोन अँगलमधील फरक घेतला तर 120° तो अँपिअर आहे त्याचप्रमाणे Ic I अँगल 120° Ic 33 53 अँगल 103 43° अँपिअर मिळेल तर हे r आहे हे एक्सरसाइज सोडवण्यासाठी दिले आहे ती सिंगल वन लाईन म्हणजे सिंगल लाईन वन लाईन व्होल्टेज वन लाईन व्होल्टेज म्हणजे एक कनेक्टेड सोर्स दिलेला आहे जर सोर्स 20 अँगल 40o ∆इतका इम्पेडन्स असलेल्या लोडशी कनेक्टेड असेल तर आपल्याला abc अनुक्रम गृहीत धरून फेज आणि लाईन करंट शोधावे लागेल हे उत्तर दिले नाही यासाठी एक एक्सरसाइज आहे तर आपण ते करू आता पुढे बॅलन्स ∆ कनेक्शन आहे तर बॅलन्स ∆ ∆ कनेक्शनच्या बाबतीत ∆ लोड अँगल ∆ सोर्सच्या बाबतीत तर त्या बाबतीत लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज समान राहते तर जर ते ∆ ∆ ∆ कनेक्शन असेल तर हे जे काही आहे ते Vab या फेजमध्ये असेल त्याचप्रमाणे VAB समान आहे कारण ∆ कनेक्शनमध्ये लाइन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज समान राहते तर हे दोन्ही ∆ आहे तर हे बॅलन्सड ∆ लोड आहे आणि सोर्सदेखील ∆ आहे आणि इम्पेडन्सची सीरिज समान राहते म्हणून Z ∆ Z ∆ दिले आहे तर आणि हा लाईन करंट Ia Ib Ic आहे हा लाईन करंट आहे पण दोन्ही ∆ आहेत आणि हे फेज करंट Ia Ib Ic आहेत तर ∆ ∆ साठी लाइन व्होल्टेज फेज व्होल्टेज आम्ही पाहतो की आपण ते पाहतो तर आपले ध्येय फेज आणि लाईन करंट मिळवणे आहे तर ∆ कनेक्टेड सोर्स किंवा लोडसाठी लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज कारण दोन्ही ∆ ∆ आहेत न्यूट्रल कोणताही प्रश्न नाही an bn cn हे सर्व लाईन टू लाईन आहेत तर लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज आहे तर ते लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज आहे तर Vab Vp अँगल 0 Vbc Vp अँगल 120o आणि Vca Vp अँगल 120o हे माहित आहे लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज दोन्ही सारखेच आहेत तर VL ते येथे लिहिले आहे Vp VL लिहिले आहे म्हणून VL अँगल 0° हा एक VL अँगल 120° आणि हा अँगल 120° येथे दोन्ही सारखेच आहेत तर Vab VAB Vbc VBC Vca VCA इथे तीच गोष्ट आहे इथे ती कॅपिटल A कॅपिटल B कॅपिटल A कॅपिटल B या लाईनमधे काहीही नाही म्हणून Vab VAB त्याचप्रमाणे Vbc Vca साठी तर म्हणून फेज करंट्स फक्त IAB VabZ ∆ आहेत जर या सर्किटमध्ये पाहिले तर IAB VabZ ∆ येथे आले त्याचप्रमाणे r IBC आणि ICA हे IBC VbcZ ∆ ICA VcaZ ∆ आहे म्हणून नोड्स ABC वर KCL लागू करा पूर्वीप्रमाणेच नोड ABC वर KCL KVL लागू केल्यास Ia IAB ICA Ib IBC IAB आणि Ic ICA IBCमिळेल जेव्हा हे प्रथम फक्त त्या सर्किटची आकृती काढावी तेव्हा आपण फक्त हे व्हिडिओ व्याख्यान ऐकू मग मी स्वतः करतो तर हे आधीच आधी दाखवले गेले आहे कि प्रत्येक लाईन करंट संबंधित फेज करंटला 30° ने लॅग करतो हे आधीच आपण ते मागील उदाहरणमध्ये दर्शविले आहे तर लाईन करंट मग्निटूड IL √3फेज करंट मग्निटूड आहे कारण तो लाईन करंट आहे आणि मग तो ∆ कनेक्टेड लोड आहे तर लाईन करंट √3फेज करंट जे आपण केले आहे आणि IL √ 3 I p तर आणखी एक लहान उदाहरण घ्या एक बॅलन्सड ∆ कनेक्टेड लोड ज्यामध्ये इम्पेडन्स 20 j 15 Ω आहे जो ∆ कनेक्टेड सोर्सला जोडलेले आहे व्होल्टेज 330 अँगल 0° आहे Vab दिले आहे लोड अँगलचे फेज करंट्स आणि लाईन करंट्स मोजा तर या प्रकरणात Z ∆ 20 j 15 तर 25 अँगल 36 फेज करंट IAB VabZ ∆ असल्याने तर Vab जाणून घ्या म्हणून Z येथे भरा हा करंट 13 2 36 त्याचप्रमाणे IBC Ib अँगल 120° हा संबंध माहित आहेहा IAB येथे भर हा एक 13 13° अँपिअर मिळेल त्याचप्रमाणे ICA ला IAB 120o मिळेल त्यामुळे 13 2 156 87° अँपिअर मिळेल आणि आपल्याला IL लाईन करंट √ 3 करंट आणि फेज करंट अँगल माहित आहे हे सर्व आपण मिळवले आहे थोडेसे लक्षात ठेवले पाहिजे थोडे सराव करणे आवश्यक आहे तर जर असे केले तर Ia Ib Ic चे मूल्य मिळेल मग्निट्यूड समान असेल अँगल डीपेंडन्स पुन्हा 120° होईल मग्निट्यूड 22 86° 86 अँपिअर आहेत आणि हे अँगल आहेत म्हणून हे अँपिअर आहे दुसरा एक बॅलन्सड ∆ Y कनेक्शन आहे तर या प्रकरणात ज्याला आपण सोर्स म्हणतो ते ∆ आहे परंतु लोड आहे तर या प्रकरणात हे लोड करताना लाईन करंट फेज करंट कारण समान करंट i इथे प्रवेश करत आहे तर लाईन करंट फेज करंट पण व्होल्टेज सोर्स e हे ∆ सोर्स आहे तर येथे देखील तत्त्वज्ञान असे असेल की लाइन व्होल्टेज √3 फेज व्होल्टेज आहे आणि हे करंट Ia Ib Ic आणि हे कॅपिटल N आहे आणि हे Zy Zy Zy आहे ∆ सोर्स आहे आणि लोड आहे पण इथे लाईन करंट फेज करंट तर पण इथे लाईन r फेज व्होल्टेज लाईन व्होल्टेज √ 3 कारण लाइन व्होल्टेज √3 फेज व्होल्टेज बाकी सारखेच आहे म्हणून ही सर्किट आकृती आहे आणि सर्व पोलारीटी इन्स्टंटेनियस पोलारीटी आहे म्हणून मी ते कसे चिन्हांकित करायचे ते सांगितले आता या लूपला KVL लावा म्हणजे आपल्याला काय मिळेल म्हणून जर येथे KVL लागू केल्यास ते Ia Zy असेल म्हणून आणि करंट हा Ia वाहत आहे परंतु हा करंट या मार्गाने जात आहे तर ते Ib Zy असेल आणि ते येत आहे प्रथम सारणीबद्ध केले म्हणून ab 0 अशाप्रकारे आपण ते लिहू शकतो ते समीकरण आपण इथे लिहिले आहे Ia Zy Ib Zy Vab 0 म्हणजे Ia Ib VabZy तर Ia Ib Vp अँगल 0° कारण VabVpअँगल 0° zy VL अँगल 0° Zy तर येथे दिले आहे की VabVpअँगल 0° लाईन व्होल्टेज आपण VL अँगल 0° लिहितो तर हे Zy Ia Ib आहे परंतु Ib ला Ia 120° ने लॅग करतो पण आपल्याला माहित आहे की Ib 120° ने लॅग करतो फक्त Ib Ia 120o भरा ते येथे ठेवा आणि सोपे करा जर सरलीकृत केले तर Ia Vp√ 3 अँगल 30°Zy मिळेल तर लाईन व्होल्टेज Vp VL√ 3 अँगल 30oZy असे लिहिले जाऊ शकते आपण येथे लिहिले आहे की Vab VL अँगल 0° VL अँगल 120° क्षमस्व 120° तर त्याचप्रमाणे येथे देखील VL √ 3 अँगल 30°Zy Z किंवा Zy लिहा याचा अर्थ त्याचप्रमाणे Ib Ia अँगल 120° हे मी येथे भरतो VL √ 3 अँगल 150° Z y हे मिळाले त्याचप्रमाणे Ic Ia अँगल 120° येथे Ia Vp√3 अँगल Z Zy भरा आणि अँगल 90° मिळेल तर VL√3 अँगल 90°Zy तर ही सर्व गोष्ट अशी आहे की काहीही लक्षात ठेवण्याची गरज नाही ही गोष्ट अगदी सोपी आहे कारण जर फेजमधील फरक 120° लॅगिंग किंवा लीडींग असेल आणि फक्त सोपे करणे आवश्यक आहे आणि इथे आपल्याकडे ∆ सोर्ससाठी रिपीट फेज व्होल्टेज आहे फेज व्होल्टेज आणि लाइन व्होल्टेज ∆ सोर्ससाठी समान राहतात आणि जर ते ∆ सोर्स असेल तर फेज समान रेषेत असतात तर phase स्त्रोतासाठी फेज व्होल्टेज लाइन व्होल्टेज तर सोर्स ∆ आहे लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज आहे म्हणूनच येथे ते लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज घेतले जाते म्हणूनच या सर्व गोष्टी फेज व्होल्टेजने बदलल्या जातात कारण सोर्स ∆ आहे म्हणून लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणून याचा अर्थ असा आहे की जर या फेज a साठी म्हणायचे असेल तर Ia VL√ 3 अँगल 30Zy म्हणून जर ते Vab√ 3 अँगल 30 दर्शवा तर हे काहीच नाही परंतु VL√ 3 30o आणि हे Zy आहे हा वाहणारा करंट Ia आहे तर Ia फक्त VL√ 3 Zyअँगल 30 असेल हे हे एक आहे आणि कारण Vab दुसरे काहीही नाही परंतु VL आहे तर हे फक्त एका फेजनेदाखवले आहे तर हे देखील आपण दाखवू शकतो तर त्याचप्रमाणे जर फेजर आकृती काढली तर हे Vab आहे हे Vbc आहे हे Vca आहे म्हणून जर ही गोष्ट शोधण्याचा प्रयत्न केला तर हा Vab आहे हे सर्व 120° हे Vca आहे म्हणून हे Vbc नाही म्हणून मला फक्त ते साफ करू द्या ही आकृती प्रत्यक्षात अशी असेल हे Vbc आहे म्हणून हे Vbc आहे जे येथे काढले आहे हे Vbc आहे आणि हे Vca आहे म्हणून हा Vca आहे आणि हे b म्हणूनच हा Vbc आहे जो काही इथे आहे तो Vab आहे आणि हा Vca आहे फक्त या त्रिकोणाला बनवा आणि जर सर्व जोडा तर ते समान असेल प्रत्यक्षात हे काहीतरी समान आहे म्हणून चिन्हांकित केले आहे तर ही आकृती 20 आहे आणि जर तसे केले तर हा अँगल 30° आहे आणि Van काही नसून परंतु Vp आहे Vbn देखील Vp आहे आपण हे सोडवले आहे याला आपण मग्निट्यूड म्हणतो तर याचा अर्थ हा एक Vab Vab हा प्रत्यक्षात हा भाग Vab 2 आहे तो अर्धा आहे तो समभुज त्रिकोण आहे तर Vab 2 Van आहे ही प्रत्यक्षात Vp आहे कारण ही मग्निट्यूड Van आहे म्हणून ही Van Vp आहे तर तो Vp आहे येथे cos 30° Vp cos 30° आहे याचा अर्थ याचा अर्थ हे प्रत्यक्षात Van cos 30o V केवळ मग्निट्यूड आहे तर Vp 2 VL 2 आहे या आकृतीतून फक्त u 2 इतका मग्निट्यूड मिळेल याचा अर्थ ज्याला आपण mod val VL√ 3 cos म्हणतो त्याला येथे आपण √ cos 30 3 2 असे म्हणतो ते फेज व्होल्टेज VL √ 3 VL लाईन व्होल्टेज √ 3 अन्यथा लाईन व्होल्टेज √3फेज व्होल्टेज म्हणून आपण Van VL√ 3 अँगल 30° लिहू शकतो तर म्हणजे याचा अर्थ असा आहे हे Van आहे तर ते या दिशेने Van आहे याचा अर्थ हे माझे म्हणणे आहे मी फक्त एक संदर्भ म्हणून सांगत आहे हे Van आहे जर मी ते बनवले कारण ही दिशा आहे तर Van हा V b पासून 30° ने लॅगिंग असेल म्हणून की म्हणूनच Van VL√ 3 अँगल 50 तर Vp√ 3 अँगल 30° असेल त्याचप्रमाणे Vbn साठी आणि त्याचप्रमाणे Vcn साठी याचा अर्थ जर ते येथे प्लॉट केले तर याचा अर्थ असा आहे की हे Van Vbn Vcn आहे जर येथे प्लॉट केले तर या प्रकरणात Vanला काय म्हणावे तर हे Van ही पूर्वीसारखेच आहे आधी ते 30° हलत होते परंतु ते 30° या Vanप्रमाणे लिहिले पूर्वीप्रमाणेच हे नंतर Vbn Vp√3 अँगल 150 आणि Vcn Vp√3 अँगल 90° असेल तर हे r आहे Van rIa Zy ते VL√ 3 अँगल 30° Vp√ 3 अँगल 30° आहे कारण सोर्स लाइन व्होल्टेज फेज व्होल्टेज आहेत तर आपल्याला VBN Van अँगल 120° कारण तो 120° लॅगिंग आहे फक्त रीलेशन वापरावे लागते आणि जर इथे Van ठेवले आणि हे VCN Van 120o तर याला आपण म्हणतो जर Van Vp √3 येथे पर्याय असेल तर ते Vp √ 3 अँगल 150o असेल आणि जर ते येथे Van Vp√3अँगल 30 असेल तर ते Vp√ 30 अँगल 90o असेल